कॉन्स्टन्ट b चे मूल्यमापन करण्यासाठी मी इथे माझ्या ग्रीन्स differential equation ची व्याख्या घेणार आहे आणि integral करणार आहे ठीक आहे आणि ते integral कोणत्या प्रकारचे म्हणजे 1D 2D 3D कोणते असणार आहे विध्यार्थी 2D 2D integral बरोबर तर ते integral S ds वर असणार आहे S कोणत्या प्रकारचे पाहिजे माझी सिंग्युलॅरिटी कुठे आहे विध्यार्थी मूळला मूळला तर मला ते समाविष्ट करावे लागेल बरोबर हे करण्यासाठी सगळ्यात सोपी प्रमाणबद्ध पद्धत म्हणजे एप्सिलॉनचा त्रिज्या असलेले एक वर्तुळ घेणे एप्सिलॉन हा एक छोटा अंक आहे आणि इथे integrate करेल मी या surface ला S इन्फिनिटी नाही नाही SE असे म्हणणार आहे तर या integrals चे मूल्यमापन करण्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागती तर ते जेव्हा integrate होते तर त्याचे पहिल्या टर्मला मी a असे म्हणेल दुसऱ्या टर्मला b असे म्हणेल आणि तिसऱ्या टर्मला c असे म्हणेल आता एक एक करून या a b c यांचे मूल्यमापन करत b ची value शोधणार आहे चला तर मग आता पहिले टर्म a पाहुयात तर ते असे असणार आहे मी इथे फक्त एकच integral घेणार आहे आपण असे लिहुयात पोलर coordinates मध्ये ds काय आहे विध्यार्थी r d r rdr dθ बरोबर तर हे rdr dθ असे आहे इथे θ वर कोणती निर्भरता दिसते का विध्यार्थी नाही नाही आता या dθ वरच्या integral ला आपण लगेच 2∏ असे लिहुयात तर मग मी हे असे लिहिणार आहे तेच तर मला सोडवायचे आहे बरोबर ३६ चा संदर्भ वेळ तास तो एक मार्ग असू शकतो तरी देखील माझ्याकडे हे आहेच दुसरा मार्ग म्हणजे त्या टर्मकडे पाहून मी असे karu शकतो का मी याला divergence ऑफ vector म्हणून लिहू शकतो का ते आपण vector calculus च्या नियमाप्रमाणे मी याला असे लिहीतो तुम्ही ते ऑपरेटर घ्या त्यांचे dot product घ्या तुम्हाला तसे मिळून जाईल तर मी आता काय करणार आहे मी जेव्हा याचे integral करणार आहे तर vector calculus चा कोणता सिद्धांत माझ्या मनामध्ये येईल ते एक क्लोज्ड volume चे divergence आहे किंवा 2D मध्ये क्लोज्ड surface तर कोणता सिद्धांत Divergence सिद्धांत बरोबर Divergence सिद्धांत या del dot चे outward flux मध्ये परिवर्तन करेल तर हे कोणत्या वेक्टर चे outward flux बनेल याचे बरोबर तर त्याचा एक root म्हणजे r आणि θ मधे त्यांची विभागणी करणे आणि दुसरा root हा आहे हा root थोडा समजण्या सारखा आहे कारण मी ते integral कमी केले आहे इथे काय आहे विध्यार्थी r cap एकदम बरोबर तर उदाहरणासाठी नेहमी बाहेरील दिशे कडे पॉईंट करते तर मग आहे याची polar coordinates मध्ये काय व्याख्या आहे ते जास्त अवघड नाहीये तर पहिला टर्म काय आहे विध्यार्थी Dou G by along आणि विध्यार्थी 1r 1 by r विध्यार्थी तर म्हणजे आहे आणि चे काय आणि कसे संबंध आहे विध्यार्थी Perpendicular बरोबर एकमेकांना Perpendicular आहेत तर इथे या integral मधून एकच टर्म राहणार आहे आणि तो म्हणजे विध्यार्थी Del G by del r बरोबर तर हे integral असे होणार आहे आणि अजून इथे आपल्याकडे काय असणार आहे बरोबर ते असे होणार आहे तर मी आता हे निवडणार आहे म्हणजे खूप छोटे आहे singularity समाविष्ट करण्यासाठी ते पुरेसे आहे तर मी हे खूप छोटे ठेवणार आहे तर इथे अजून एक अंदाज आहे ज्याचा आपण उपयोग करणार आहोत H0 बरोबर हा function माझ्याकडे आहे जेव्हा x हा खूप छोटा आहे आणि अंदाजे equal to 1 आहे या वस्तूस्थिती वर आधारित आहे जेव्हा x हा 1 पेक्षा खूप खूप छोटा आहे आणि हे अंदाजे आहे तेव्हा तिथे एक asymptotic फॉर्म अस्तित्वात येतो हि फक्त एक माहिती आहे जे मी तुम्हाला देतोय तसे वेगवेगळ्या गणिताच्या पुस्तकात asymptotic forms of special function चे खूप छान documentation केलेले आहे तर आता मी पुढे काय करणार मी हा फॉर्म वापरेल तुम्ही बघू शकता हे दुसरे हे Y0 तुम्ही बघू शकता कि त्याच्याकडे योग्य सिंग्युलॅरिटी सारखा आकार आहे जेव्हा x हा 0 कडे जातो तेव्हा log ला काय होते ते minus infinity कडे जाते आणि जर ते सिंग्युलॅरिटीला योग्य पकडू शाक्तात आणि J0 चे मर्यादित प्रमाण म्हणजे हे १ आहे तर या दोन्ही टर्म्समधून जे राहणार आहे ते मी इथे लिहितो तर बरोबर तर हेच तर मला करायचे आहे मी फक्त G चा फॉर्म सुब्स्टिटूट केला तर मग पहिली टर्म निघून जाते आणि दुसरी टर्ममध्ये मला काय मिळेल हो बरोबर तुम्ही बरोबर आहेत इथे पाहिजे कारण ज्या पद्धतीने मी लिहिले आहे योग्य आहे का तर हो ते योग्य आहे तर मग पाहीला टर्म निघून गेला मी जेव्हा ddr घेतो तेव्हा दुसऱ्या टर्मकडून मला काय मिळेल r च्या मानाने log चे derivative काय आहे k बरोबर तर मला मिळणार आहे जे याच्यावरून integrate केले आहे मी हे integration फक्त surface वरच करत आहे आणि surface वर r ची value कॉन्स्टन्ट आहे काहीशी लाईनवर आहे तर या integral चे कशामध्ये मूल्यमापन होईल Integral हे मला फक्त देईल विध्यार्थी r r आणि r हे la समान आहे तर आपण फक्त into into evaluated at r is equal to असे लिहूया माझ्याकडे काय शिल्लक आहे k k निघून गेला गेला r गेला r हा छोटा आहे पण मर्यादित आहे तर मग मी r देखील numerator आणि denominator मधून काढून घेऊ तर मग माझ्याकडे काय उरले आहे विध्यार्थी 4j हे स्पष्ट झाले ना म्हणजे त्याचा अर्थ असा आहे कि चे मूल्यमापन इथे सगळ्या पॉईंट्सवर वर्तुळाच्या boundary लगत केले आहे तर हे dl वरचे integral असे होऊन जाते r मध्ये काहीच बदल नाही जर ते बदलत असले तर ती वेगळीच गोष्ट असेल पण r इथे कॉन्स्टन्ट आहे ते integral over dθ असल्यासारखे आहे म्हणून मला हे मिळाले तर टर्म a मग आपण b कडे येऊ आता आपले अंदाज आपण टर्म b ला वापरू शकतो विध्यार्थी सर तिथे a आहे हो विध्यार्थी b पण बरोबर आहे तिथे a b असणार आहे बरोबर विध्यार्थी हो G जवळ a b सगळीकडे आहे बरोबर आहे तर ते b इथे येईल हो एकदम बरोबर तर b इथे आहे आणि b इथे आहे खूप छान तर आता आपण b टर्मकडे येऊ तर माझ्याकडे आहे बरोबर आणि परत मी असे लिहू शकतो विध्यार्थी सर विध्यार्थी नाही ते इथे आहे integral over dl मला 2∏r देतो विध्यार्थी आपण त्याच्याच मूल्यमापनास सुरवात केली होती तर तिथे अतिरिक्त नाहीये इथे 2 over विचारात घेतलेले आहे मग परत मी काय करू माझ्याकडे G साठी विशेष फॉर्म आहे जो मी सुब्स्टिटूट करेल तर integral r आणि आहे या वेळेस मी b आणि dr ला विसरणार नाही बरोबर हे माझे G आहे हे आहे आणि Y हे आहे या इथे विध्यार्थी नाही आपण त्या पद्धतीचे अनुसरण नाही केले विध्यार्थी आपण या पद्धतीचे अनुसरण केले जिथे ते परिवर्तन करण्यासाठी आपण divergence theorem चा उपयोग केला तर तो आहे ज्याचे तुम्ही संदर्भ देत आहोत आपण त्या पद्धतीचा इथे उपयोग नाही केला या b टर्म साठी आपण त्या पद्धतीचा उपयोग केला आहे ठीक आहे तर आता मी जेव्हा या समीकरणाकडे पाहतो आपण असे करूयात कि सगळे काँस्टंट्स बाहेर एका जागी घेऊ तर हे मी बाहेर घेऊ शकतो आणि मग शेवटी माझ्याकडे चे integral आहे आणि माझ्याकडे 0 to चे integral आहे आणि मग माझ्याकडे हा टर्म आहे हे दोन टर्म्स आहेत बरोबर तर आता सगळे गणिती काम न करता तुम्ही पाहू शकता कि या फर्स्ट टर्मला इथे काय होते ते Integral rdr मला देईल जे आणि 0 ला मूल्यमापन केलेले आहे आणि अखेरीस मी लिमिट tending to 0 हे घेणार आहे बरोबर तर आपण लिमिट tending to 0 घेणार आहोत ते तर तसेहि होणारच आहे तर मग हा पहिला टर्म शून्य कडे जातो जसे tends to 0 मग दुसरा टर्म ज्याची मला काळजी करावी लागेल तो म्हणजे r log तर मग या Integral चे आपण काय करू शकतो आपण त्याला फक्त integrate करू शकतो आपण log हा पहिला टर्म घेऊ शकतो integration बाय पार्ट्स बरोबर तर इथे या टर्म कडे जर पाहिले नाही तर मला सारखे ते कॉन्स्टन्ट लिहावे लागेल तर हा square bracket टर्म मी इथे लिहीत आहे तर पहिला टर्म गुणिले दुसऱ्या function च्या Integral ला मी integration by पार्ट्स मध्ये हे पहिले function म्हणून घेत आहे आणि हे दुसरे function घेत आहे तर log गुणिले दुसऱ्या function चे Integral जे कि evaluated between 0 and आहे मायनस Integral 0 to डेरीवेटीव्ह ऑफ फर्स्ट function जे मला काय देणार आहे विध्यार्थी १ 1 by विध्यार्थी १ r बरोबर k k हा इथे कॅन्सल होईल गुणिले बरोबर आता काय होते कि इथे दुसरे टर्म पाहुयात दुसरा टर्म हा 1 r ने कॅलसिल होईल माझ्याकडे राहील 0 to ने integrate केल्यावर काय होईल हा एकदाचा शून्य कडे जाईल तर माझ्याकडे शिल्लक आहे याचे 0 and या साठी आपण मूल्यमापन करणार आहोत आणि ते कसे करणार आहोत या लिमिट r tends to 0 चे मूल्यमापन करण्यासाठी एखादा मार्ग आठवतोय का कोणाला विध्यार्थी L'Hopital नियम बरोबर तर सर्वप्रथम त्याला 00 ZeroZero या फॉर्म मध्ये घ्यावे लागेल तर मी ते असे करू शकतो तर ते असे मिळेल एक तर 0 0 किंवा InfinityInfinity कोणत्याही मार्गाने बरोबर तर प्रत्येक टर्मचे derivative म्हणजे पहिला टर्म 1r असा होतो आणि दुसरा टर्म म्हणजे खालचा टर्म कसे होईल विध्यार्थी r cube तर त्याची लिमिट काय आहे विध्यार्थी 0 0 बरोबर आणि याच्यासाठी ते असे होते तर त्याचे योगदान काय आहे एकूणच 0 बरोबर तर हे सगळे कष्ट मला टर्म b ची value देते आणि टर्म b 0 आहे बरोबर तर आपण बऱ्याच गोष्टी इथे केल्या म्हणजे तसे तर हे १२वी वर्गाचे गणित आहे L'Hopital's rule हे integration by parts हे सगळे बरोबर तर ते जास्त असे किचकटक्लिष्ट नाहीये पण एक गोष्ट बघा इथे काय आहे कि G हा तुमचा ग्रीन्स Function आहे त्याच्याकडे 0 ला सिंग्युलॅरिटी आहे कारण Bessel Y Function हा 0 होणार होता जरी ते Function singular आहे त्याचे integral काय आहे विध्यार्थी 0 या केस मध्ये ते मर्यादित आहे ते शून्य आहे बरोबर तो एक डेल्टा function सारखा आहे डेल्टा function हा परिभाषित आहे पण त्याचे integral हे मर्यादित आहे इथे तसेच झाले आहे आता बाकीच्या राहिलेले टर्म्स पाहून ते एकत्रित करणे हा आपला पुढचा उद्देश आहे